तर आम्ही येथे व्हीएलएसआय चाचणीवरील आमच्या चर्चेसह पुढे जात आहोत तर आम्हाला गेल्या काही काळात आठवते आम्ही प्रत्यक्षात चाचणी करण्यामागील मूलभूत प्रेरणेबद्दल बोललो आम्हाला याची गरज का आहे मग आम्ही फॉल्ट मॉडेलिंगच्या मग फॉल्ट सिम्युलेशन आणि च्या अत्यंत महत्वाच्या चरणांबद्दल बोललो तेथे अस्तित्त्वात असलेल्या विविध पद्धती तर आज आम्ही चाचणी पिढीकडे थोडक्यात समस्या पाहतो तर या लेक्चरचा विषय चाचणी पॅटर्न पिढी आहे आता मी सांगते की चाचणी पॅटर्न निर्मितीची समस्या कठीण आहे अगदी संयुक्त सर्किट्ससाठी देखील हे बर्यापैकी लागू शकेल विशिष्ट दोषांसाठी चाचणी निर्मितीसाठी बराच वेळ लागेल तर आम्ही येथे व्हीएलएसआय चाचणीवरील आमच्या चर्चेसह पुढे जात आहोत तर आम्हाला गेल्या काही काळात आठवते आम्ही प्रत्यक्षात चाचणी करण्यामागील मूलभूत प्रेरणेबद्दल बोललो आम्हाला याची गरज का आहे मग आम्ही फॉल्ट मॉडेलिंगच्या मग फॉल्ट सिम्युलेशन आणि अत्यंत महत्वाच्या चरणांबद्दल बोललो तेथे अस्तित्त्वात असलेल्या विविध पद्धती तर आज आम्ही चाचणी पिढीकडे थोडक्यात समस्या पाहतो तर या लेक्चरचा विषय चाचणी पॅटर्न पिढी आहे आता मी सांगते की चाचणी पॅटर्न निर्मितीची समस्या कठीण आहे अगदी संयुक्त सर्किट्ससाठी देखील हे बर्यापैकी लागू शकेल विशिष्ट दोषांसाठी चाचणी निर्मितीसाठी बराच वेळ लागेल तर चाचणी पॅटर्न निर्मितीच्या मूलभूत समस्येकडे पाहू तर या समस्येमध्ये इनपुट सर्किट निव्वळ यादी अर्थातच फॉल्ट यादी तर आम्ही येथे स्वतःला फॉल्ट यादीकडे केंद्रित करीत आहोत ज्यामध्ये दोषांमध्ये एकच स्टॅक आहे हे साधन आपल्याला आउटपुट म्हणून काय देईल हे आपल्याला प्रयत्न करणार्या चाचणी वेक्टर चा एक सेट देईल या सूची एफ मधील दोष शोधा आणि ते आपल्यास नसलेल्या दोषांची सूची देखील देईल चाचणी शोधण्यात सक्षम आता सामान्यत ही प्रक्रिया ज्या प्रकारे चालू आहे त्यामध्ये माझ्या म्हणण्यासारखे काहीही नाही येथे फॉल्ट सिम्युलेशन डिडक्टिव आणि समवर्ती चूक सिमुलेशन येथे प्रक्रिया अनुक्रमिक आहे आपण दोषातून एक दोष घ्या यादी एक चाचणी व्युत्पन्न करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर फॉल्ट सूचीमधून दुसरा दोष घ्या आणि चाचणी व्युत्पन्न करा आणि दरम्यान आपण काही काढून प्रक्रियेस गती देण्यासाठी चुकांचीही सिम्युलेशन करू शकता जी योग्यरित्या शोधली जात आहेत तर मी यापूर्वीसुद्धा काही उदाहरणे देत आहे तर मी येथे पुन्हा सांगतो मागे मूळ प्रेरणा चाचणी नमुना निर्मिती करणे म्हणजे चाचणी वेक्टरची संख्या कमी करणे होय आवश्यक कारण आमचे लक्ष्य हे विशिष्ट दोषांच्या चाचणीचे आहे आता करण्याचा सर्वोत्तम मार्ग ते म्हणजे दिलेल्या फंक्शनच्या सत्य टेबलची तुलना करणे परंतु आपल्याला या आकाराचा आकार समजू शकतो सत्य सारणी खूप वेगाने वाढू शकते म्हणून हा फारसा व्यवहार्य दृष्टीकोन नाही तर असे गृहीत धरून मी उदाहरणार्थ एक लक्ष्य फॉल्ट मॉडेल आहे फॉल्टमध्ये एकच स्टॅक मला काय आहे ते शोधण्यासाठी इच्छित चांगला आहे म्हणजे मी इष्टतम होणार नाही कारण इष्टतम संगणकीयदृष्ट्या शोधणे पुन्हा खूप कठीण आहे चाचणी वेक्टरचा एक चांगला सेट शोधा जो सर्व शोधण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करेल दिलेल्या सेटमधील दोष म्हणून येथे काही उदाहरणे दर्शविली आहेत मी यापूर्वीही याचा उल्लेख देखील केला होता चला 4 इनपुट आणि गेट समजू तर 4 इनपुट आणि गेटला 2 चा नाही तर 5 चाचणी वेक्टर आवश्यक असतील सामान्य सत्य टेबल तुलनासाठी पॉवर 4 सामान्यत आपल्यासाठी 16 वेक्टर आवश्यक असतील परंतु जर आपण हे अडकलेल्या फॉल्ट्सवर लक्ष्य केले तर केवळ एकाच फॉल्टमध्ये अडकले तर आपल्याला फक्त 5 चाचणी वेक्टर आवश्यक आहेत प्रथम 4 चाचणी व्हेक्टर इनपुटवरील 1 फॉल्टमध्ये अडकलेल्यांचा शोध घेतील प्रथम अडकलेला 1 दुसरा एक आणि 1 वर अडकला आणि आउटपुटवरील 1 फॉल्टला अडकलेले देखील सापडेल तर शेवटचा चाचणी वेक्टर सर्व 1 नमुना यामुळे इनपुटवरील 0 चुकांवर तसेच हे अडकलेले आढळेल हे आऊटपुटवर 0 फॉल्टवर चिकटलेले आहे परंतु विषम संख्येसह विशेष ओआर गेटसाठी इनपुट 5 असे म्हणू या की आपल्याला फक्त 2 चाचणी व्हेक्टरांची आवश्यकता आहे 0 0 0 0 0 आणि 1 1 1 1 1 तर आपण नि शुल्क असल्यास 32२ टेस्ट व्हेक्टरच्या तुलनेत यापूर्वीही आपण चर्चा केली आहे सत्य सारणी तुलना तर हे चाचणी पॅटर्न पिढीमागील प्रेरणा आहे की जर आपण आमच्याकडे चुकांचा एक लक्ष्य सेट आहे आम्ही चाचणी वेक्टरची संख्या कमी करू शकतो लहान संख्या तर मग आपण काही उदाहरणे घेऊ तर येथे आपल्याकडे 2 लेव्हलचे AND OR सर्किट आहे आपल्याला दिसेल त्याप्रमाणे 3 दरवाजे आहेत आपण किती रेषा आहेत हे पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 तर तेथे एकूण 14 दोष आहेत आता ही सारणी आपल्याला चाचणी नमुना निर्मितीचा निकाल कार्यक्रम दर्शविते तर आपण चाचणी नमुना निर्मिती कार्यक्रम चालवत असल्यास मला शोधायचे आहे असे साधन सांगत आहे येथे सर्व दोषांवर अडकले तर साधन आपल्याला हे 5 चाचणी वेक्टर देईल हे 5 नाही अद्वितीय काही चाचणी वेक्टर देखील भिन्न असू शकतात परंतु आपण हे सहज 0 0 1 1 तपासू शकता नमुना 1 0 1 1 जर आपण 1 0 लागू केले तर ही ई 1 असेल आपण 1 1 म्हणून सीडी लागू केल्यास एफ देखील 1 असेल तर 1 1 म्हणजे जी देखील 1 असेल तर आपण सहजपणे तपासू शकता की या नमुन्यामुळे हे सर्व दोष शोधू शकतात कारण जर ए 0 वर अडकला तर दोन्ही इनपुट 0 0 ई 0 आणि म्हणून जी 0 असेल तर जी असेल तर म्हणून जेव्हा शेवटचे आउटपुट बदलते तेव्हा आपण डिफॉल्ट शोधला त्याचप्रमाणे सी 0 वर अडकलेला असतो सी 0 वर अडकलेला असतो 0 F बनवते हे 0 समान F वर अडकले आहेत 0 तर हे ० देखील आहे जी ० होईल आणि अर्थातच जी ० वर अडकला त्यांचा जी 0 वर अडकलेला असेल 0 जी अडकले देखील येथे असावेत त्याचप्रमाणे येथे 0 0 1 1 आणि हे हा आणखी एक नमुना आहे यात 1 त्रुटींमध्ये या अडकलेल्यांपैकी काही आढळू शकते अडकलो अ 1 ला अडकला बी 1 वर अडकला किंवा E अडकला आणि अर्थात अंतिम आउटपुट 1 वर अडकले कारण साधारणपणे येथे आऊटपुट 0 असेल त्याचप्रमाणे मी इतर 3 चाचणी नमुने आणि कोणते दोष शोधून काढले जातात म्हणून मी म्हणू शकतो की माझा चाचणी चा व्युत्पन्न सेट चालू आहे या 5 चाचणी नमुने असतात चला अगदी साधे पणाच्या पध्दतीने सुरुवात करूया सत्य टेबलवरुन चाचणी घेण्याचा प्रयत्न करूया आम्ही यासारख्या सर्किटची समस्या घ्या म्हणजे मला हे पुन्हा 2 लेव्हल आणि ओआर सर्किट आहे तर येथे आम्ही या ओळीवरील 0 फॉल्ट वर अडकलेल्या शोधण्याला लक्ष्य करीत आहोत प्रथम आणि गेटचे आउटपुट तर आपण याला अल्फा म्हणतो अल्फा हा फॉल्ट आहे जो या ओळीवर 0 फॉल्ट वर अडकला आहे मग तुम्ही काय करता आम्ही फक्त सत्य टेबल लिहून घेतो तर मूळ फंक्शन चूक नसतानाही हे ओबी किंवा एसी लक्षात येते तर हे संबंधित सत्य टेबल आहे हा फॉल्ट फ्री फंक्शनसाठी आउटपुट कॉलम आहे तो ओबी एसी आहे आपण पहाल की एबी 1 ओआर आहे एसी 1 नंतर आउटपुट 1 आहे आता जर 0 फॉल्ट येथे अडकला असेल तर या ओआर चे हे पहिले इनपुट गेट नेहमी 0 असेल म्हणून आता सदोष कार्य फक्त एसी बनते म्हणून मी ते देखील दाखवले आहे सदोष फंक्शन एफ अल्फा जिथे तुम्हाला फक्त एसी दिसेल जर ते खरे असेल तर केवळ आउटपुट १ असेल तर तसे म्हणतात ट्रुथ टेबल बेस्ड अॅप्रोच म्हणतो की माझ्याकडे सत्य टेबल असल्यास आणि जर माझी बाजू असेल बाजूने फॉल्ट फ्री फंक्शन आणि सदोष फंक्शन आउटपुट नंतर मी कुठली ओळ शोधण्याचा प्रयत्न करतो आउटपुट भिन्न आहेत जसे की या ओळीत आउटपुट वेगळे आहे म्हणून फॉल्ट फ्री फंक्शन 1 आहे आणि सदोष कार्य 0 आहे म्हणून मी पूर्वी सांगितले आहे की शोधण्याची अट देखील त्या साठी आहे एक चाचणी वेक्टर एफ आणि एफ अल्फाचा विशेष ओआर 1 एक्सओआर म्हणजे 0 1 किंवा 1 0 नंतर अट म्हणते तरच तुम्ही दोष शोधू शकता तर येथे 1 शून्य आहे तर एक्सओआर 1 आहे यामुळे हे समाधान होते तर येथून तुम्ही हे सांगू शकता विशिष्ट चूक एक चाचणी वेक्टर 1 1 0 आहे परंतु जर आपण पाहिले असेल की तेथे एकापेक्षा जास्त पंक्ती आहेत जिथे या स्थितीत अनेक ओळी आहेत योग्य शोधण्यासाठी चाचणी नमुने शक्य आहेत का परंतु या प्रकरणात हे अद्वितीय 1 1 0 दंड आहे आता द्या आपण बुलियन फरकाची पद्धत बघितली तर आपल्याला बुलियन फरकाची पद्धत दिसली पूर्वी एखाद्या भिन्न संदर्भात जिथे आपण खोट्या मार्गाकडे पहात आहात तेथील वेळ विश्लेषण परंतु येथे आपणास दिसेल की फंक्शनच्या बुलियन भिन्नतेची समान संकल्पना कशी वापरली जाऊ शकते सत्य न बांधता दिलेल्या फंक्शनसाठी सर्व संभाव्य चाचणी वेक्टर तयार करण्यासाठी स्पष्टपणे टेबल मूलभूत संकल्पना पाहू तर पहिला मुद्दा लक्षात घेतला की ही एक आहे बीजगणित पद्धत म्हणजे या बीजगणित पद्धतीचा अर्थ असा आहे की आपण काही बीजगणित हाताळणीवर अवलंबून आहोत म्हणूनच हे बीजगणित हेरफेर आहे अंमलात आणणे थोडे अवघड आहे ही पद्धत नाही संगणक प्रोग्राम म्हणून अंमलात आणण्यास अतिशय सोयीस्कर तर हे सोपे असल्याचे संकल्पनेत म्हटले आहेपरंतु ऑटोमेशनच्या संदर्भात किंवा त्यासाठी प्रोग्राम लिहिणे थोडे अवघड आहे म्हणजे तू आम्ही बुलियन फरक समजलो ज्याची आम्ही आधी चर्चा केली इनपुट व्हेरिएबलचा फरक f समजा f म्हणा जेथे इनपुट व्हेरिएबल्स X1 X2 ते Xn आहेत व्हेरिएबल्सपैकी एकाच्या बाबतीत बुलियन फरक समजा Xi ची व्याख्या खालीलप्रमाणे आहे आम्ही विभेदक नोटेशन डीएफ डीएक्सआय म्हणून दर्शविले आता आपण व्युत्पन्न विचार विभेदक संकेतन जेव्हा आपण कॅल्क्युलस मधील डेरिव्हेटिव्हजचा अभ्यास करता तेव्हा डीवाय डीएक्स म्हणजे काय dy dx दर्शवा की जर आपण युनिट रकमेनुसार x बदलल्यास y मध्ये किती फरक आहे ते आहे डीआय डीएक्स बरोबर मूळ कल्पना तर येथे देखील हे काहीतरी समान आहे ते म्हणतात मी इलेवन बदलल्यास एफ मधील बदल काय आहे तर हे कसे चांगले मोजले जाते ते मी शून्य ते ० पर्यंत सांगितले हे एक सब फंक्शन आहे जिथे इतर व्हेरिएबल्स आहेत समान रहा फक्त ११ वी आहे मी झी ते १ असे म्हटले म्हणजे मी इलेव्ह चे मूल्य बदलत आहे आणि आहे c चे मूल्य बदलत आहे की नाही हे पाहणे म्हणजे मी एक अनन्य ओआर करत आहे जर मी हा भाग ० आहे हा भाग १ किंवा १ आणि ० आहे तर मी म्हणेन की c मध्येही एक फरक आहे तर थोडक्यात आम्ही याला f ० एक्सओआर फाय १ असे दर्शवितो फाय ० म्हणजे i व्हेरिएबल ०i व्हेरिएबल असे म्हणतात 1 ला म्हणतात ही बुलियन भिन्नतेची व्याख्या आहे आता हे कसे वापरायचे ते सांगू मुळात मी म्हटल्याप्रमाणे बुलियन फरक हे आपण ज्याच्या अंतर्गत आहे ते निर्दिष्ट करते इलेव्हन चे च चे मूल्य देखील बदलेल म्हणजेच हा बदल आऊटपुटवर जाईल ही बुलियन भिन्नतेची संकल्पना आहे मी पुन्हा जाऊ या मी व्हॅल्यू बदलली तर ते सांगते इलेव्हनची नंतर ही अट निर्दिष्ट करते की जर df dXi बरोबर असेल तर f देखील बदलत आहे याचा अर्थ असा आहे की हे 0 1 किंवा 1 0 आहे याचा अर्थ जर मी Xi बदलला तर f देखील बदलत आहे किंवा ज्यामध्ये दुसर्या शब्दात असे म्हटले आहे की लाईन इलेव्हन मधील कोणताही बदल बदलांच्या दृष्टीने आउटपुटवर प्रचार करीत आहेयाचा अर्थ जर इलेवन बदलले तर एफ देखील बदलते तर या संकल्पनेवर आधारित आपण हे निर्धारित करू शकतो एखादी विशिष्ट चूक शोधण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा परिस्थिती असल्यास आपण असे म्हणू की शी येथे कोठे थांबला आहे सी एकतर 0 किंवा 1 असू शकते म्हणून दोष शोधण्यासाठी 2 अटी आहेत म्हणून याचा उल्लेख केला आहे पहिली अट येथे म्हणते की आम्हाला सी प्राइम म्हणून दर्शविलेले रिव्हर्स लॉजिक व्हॅल्यू लागू करणे आवश्यक आहे तर जर हे 0 फॉल्टमध्ये अडकले असेल तर मला दोष शोधण्यासाठी या ओळीवर 1 लागू करावे लागेल

जसे मी येथे उदाहरण देत आहे आपण एकाच गेटचे सर्वात सोपा उदाहरण घेऊ समजा आम्ही या ओळीवर 0 वर अडकलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करीत आहात तर आमची पहिली आवश्यकता ए या ओळीवर रिव्हर्स लॉजिक व्हॅल्यू जी 1 आहे 0 ची प्रशंसा आणि दुसरी गरज येथे योग्य लॉजिक व्हॅल्यू लागू करणे जसे की या ओळीवर हा बदल होत आहे फॉल्ट फ्री 0 फॉल्ट फ्री 1 होता हा बदल आउटपुटवर प्रचार केला पाहिजे आणि गेटसाठी मला 1 लागू करावा लागेल जो इतर इनपुटवर एक नियंत्रित मूल्य नसतो जेणेकरून हा बदल प्रचार होईल या 2 अटी आहेत तर येथे याचा उल्लेख आहे एक उलट लॉजिक मूल्य इलेव्हन वर लागू केले जाणे आवश्यक आहे ज्याचा अर्थ असा आहे की विशिष्ट ओळ इलेव्हन मध्ये भिन्न तर्कशास्त्र मूल्ये असतील फॉल्ट फ्री आणि सदोष सर्किट कॉन्फिगरेशन आणि दुसरे म्हणजे लाइन इलेव्हनमधील बदल असणे आवश्यक आहे आउटपुटपैकी कमीतकमी 1 मध्ये प्रचार केला या 2 अटी आहेत आता दुसरी कंडीशन तुम्हाला दिसेल त्या बुलियन फरकाद्वारे निर्दिष्ट केली जाऊ शकते डीएफ डीएक्सआय काय करते दर्शविणे हे असे सूचित करते की जर इलेवनू च मध्ये बदल घडवत असेल तर नक्की प्रसार अट चूक आहे तर आम्ही ही 2 निरीक्षणे एकत्र करू आणि आपण यासाठी स्थिती निश्चित करू शकता चाचणी वेक्टरची पिढी येथे सारांशित केली गेली आहे चाचणी वेक्टरचा संच जो शोधू शकतो फॉल्ट इलेव्हन 0 ला अडकले आहे 2 वस्तूंच्या उत्पादनाद्वारे दिले जाईल इलेव्हन म्हणजे काय म्हणजे मी झी अडकलेला आहे हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे 0 म्हणजे मला एक उलट लॉजिक मूल्य लागू करावे लागेल मी आहे ते इलेव्हन द्वारे दर्शवित आहे कारण जर हे फंक्शन 1 करायचे असेल तर इलेव्हन आणि हे दोन्ही 1 असावेत तर शी बरोबर 1 म्हणजे मी रिव्हर्स लॉजिक व्हॅल्यू आणि डीएफ डीएक्सआय बरोबर 1 म्हणजेच फॉल्ट आहे प्रसार होत बदल प्रसार होत जर मी हे सोडवले तर Xi df dXi बरोबर 1 समीकरण हे मला सर्व संभाव्य इनपुट संयोग देईल ज्यासाठी ही अट आहे समाधानी आहे आणि या दोषांसाठी ते या चाचणी परीक्षकांची स्थापना करतील त्याचप्रमाणे इलेव्हनच्या १ ला अडकलेल्या फॉल्टसाठी मी इलेवन प्राइम इलेवन डॅश वापरतो कारण आता इलेव्हनने 0 ची व्हॅल्यू रेफर करावी लागेल जेणेकरून या 2 चे प्रॉडक्ट 1 होईल तर शी झीर डॅश आहे बरोबर 1 म्हणजे Xi 0 आणि अर्थातच बदल आउटपुट उजवीकडे प्रसारित होईल तर तेथे दोन अटी दोष उत्तेजित करतात आणि दोषांना उत्तेजित करण्यासाठी उत्तेजन देतात मी वापरत आहे एकतर इलेव्हन किंवा इलेवन बार फॉल्टच्या ध्रुवीयतेवर अवलंबून असतो आणि दोष वाढविण्यासाठी मी असतो दुसर्या टर्म बुलियन फरक वापरुन या 2 चे गुणधर्म 1 असावे तर आपण सोप्या उदाहरणासाठी कार्य करू यासह गेट स्तरावरील निव्वळ यादीचा विचार करा 5 गेट्स समजा आपल्याकडे ० आणि stuck सी मध्ये अडकलेल्या फॉल्ट सी ची चाचणी तयार करायची आहेत तर आपण असल्यास फक्त बुलियन मॅनिपुलेशन करा हे फंक्शन ए किंवा बी सी प्राइम आणि सी प्राइम आणि आहे इतर साइट सीडी किंवा सीडी हे कार्य आहे म्हणून आम्ही ओळी सी वर दोष शोधण्याचे लक्ष्य करीत असल्याने आम्ही बुलियन फरक डीएफ डीसी मग आम्ही काय करू प्रथम सी बरोबर ० च्या बरोबर दुसर्या टर्मसाठी ० ला लागू केल्यास आम्ही सी लागू करतो गायब होतो आणि सी बार १ होईल तर आपल्याकडे ए प्लस बी ए प्लस बी शिल्लक आहे आणि आम्ही C असे म्हटले आहे XOR आम्ही C बरोबर 1 असे म्हटले मी C बरोबर 1 असे म्हटले तर प्रथम पद गायब होईल 0 असेल आणि ही पद फक्त डी असेल तर जर तुम्ही हे सुलभ केले तर तुम्हाला ही अभिव्यक्ती मिळेल आता ० वर अडकलेल्या सी साठी शोधण्याची अट सी व डीएफ डीसी १ असेल तर आपण हे डीएफ डीसी सी द्वारा गुणाकार कराल तर अट एसीडी प्राइम बीसीडी प्राइम किंवा ए प्राइम बी आहे प्राइम सीडी १ च्या बरोबर तर यावरून तुम्ही असे म्हणू शकता की तुम्ही टेस्ट वेक्टर तयार केले आहेत प्रथम वेक्टर म्हणतो की ए 1 सी 1 डी 0 0 असणे आवश्यक आहे आणि बी काळजी नाही तर प्रत्यक्षात हे 2 चाचणी वेक्टर आहेत बी एकतर 0 किंवा 1 असू शकतात मी काळजी करू नका म्हणून दर्शवितो दुसरा म्हणतो ए काळजी नाही बी 1 सी 1 डी 0 परंतु तिसरा 1 म्हणतो 0 0 1 1 तर आम्ही सी शक्यतेच्या सर्व संभाव्य चाचण्या व्युत्पन्न केल्या आहेत ० वर त्याचप्रमाणे १ ला अडकलेल्या सी साठी आम्ही डी प्राइज डीसी सी प्राइमने गुणाकार केले आपल्याला असे अभिव्यक्ती मिळते हे आणि याकरिता 1 होण्यासाठी या तीन उत्पादनांच्या अटी 1 या किंवा या किंवा या कोणत्याही 1 असणे आवश्यक आहे कमीतकमी तर अटी एसी बार डी बार एसी बार डी बार डी काळजी घेत नाहीत आणि तशाच आहेत या तर तुम्ही पाहता ही एक अगदी सोपी पद्धत आहे जी आम्हाला सर्व संभाव्य चाचण्या निर्धारित करण्यास परवानगी देते हे एक विशिष्ट दोष शोधू शकतो परंतु येथे एक गोष्ट मी स्पष्ट करण्यासाठी फक्त एक उदाहरण दिले आहे पद्धत आणि हे उदाहरण मी जे काही दर्शविले ते मी गृहीत धरले आहे की दोष आहे इनपुट मध्ये दिसत आहे परंतु सर्वसाधारणपणे फॉल्ट कोठेतरी असलेल्या दरम्यान ओळीत देखील दिसू शकतो तर ज्या बुलियनची संख्या आहे त्यांचा अर्थ असा आहे की आपण बोलू शकता बुलियन फरक नियम अर्ज करा ज्यासाठी फंक्शन मॅनिपुलेशनच्या महत्त्वपूर्ण प्रमाणात आवश्यक आहे मी हे दर्शविलेले नाही येथे उदाहरणे परंतु फक्त मी तुम्हाला सांगते की सर्किटमधील अंतर्गत दोष शोधण्यासाठी समस्या थोडी अधिक कठीण आहे आपल्याला फंक्शनचे नियम सब फंक्शन्स कंप्यूट करणे आवश्यक आहे सब फंक्शन्स मधील बुलियन फरक पुन्हा त्यांना एकत्र करा ही थोडीशी सामील प्रक्रिया आहे पण ते करता येते परंतु समस्या अशी आहे की मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रियेमध्ये हाताळणीचा समावेश आहे अभिव्यक्ति जे एखादे साधन किंवा एक वापरून स्वयंचलित मार्गाने करणे थोडे अवघड कार्यक्रम आहे तर चाचणी पिढीसाठी वापरली जाणारी बहुतेक आधुनिक साधने ते एक प्रकारचे मार्ग वापरतात स्वच्छताविषयक दृष्टीकोन पण पुन्हा मी तुम्हाला तेथे व्यावहारिक पद्धती सांगू त्या अल्पावधीत येथे चर्चा करण्यासाठी खूप गुंतागुंत आहे तर मी तुला देईन मार्ग संवेदीकरणामागील मूलभूत संकल्पना आणि मी सांगतो की कोणती आव्हाने आहेत विद्यमान पद्धती आणि साधने या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात आणि बर्याच हेरॉरिस्टिक्सचा वापर करतात जसे की चाचणी पिढी वेगवान असू शकते तर येथे पहिला मुद्दा म्हणजे तो बुलियन फरकाप्रमाणेच आहे कसे कारण येथे आम्ही शोधण्यासाठीच्या 2 अटींचे समाधान करीत आहोत त्यातील दोष पहिल्यांदाच रोमांचक आहे दुसरा चूक परिणाम प्रसार परंतु मुख्य फरक या उप बुलेटमध्ये आहे बुलियन आपण मागील स्लाइडकडे पाहता त्याप्रमाणे फंक्शन स्पेसिफिकेशनपासून फरक कार्य करते आम्ही सुरुवात केली तेथून बुलियन अभिव्यक्ती म्हणून कार्य करण्याच्या स्पष्टीकरणासह आम्ही सर्व काही केले बरोबर परंतु कॉन्ट्रास्टमध्ये पाथ सेन्सिटिझेशन फंक्शनकडे मुळीच दिसत नाही ते थेट पाहते सर्किट निव्वळ यादी गेट्स आणि तेथे परस्पर संबंध तर मार्ग संवेदनशील करण्याची पद्धत आहे कमीतकमी फंक्शन काय आहे याबद्दल काळजी घेतो हे सर्किटद्वारे लक्षात आले परंतु ते अधिक आहे प्रत्यक्ष सर्किट वर्णनात रस आहे तर यापूर्वी तुम्हाला आठवत असेल आम्ही दरवाजे नियंत्रित व न नियंत्रित करण्याच्या मूल्यांवर चर्चा केली तर आउटपुटमध्ये गेट इनपुटमध्ये बदल करण्यासाठी इतर इनपुटला सांगितले जाणे आवश्यक आहे नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यूज संबंधित तर मी फक्त तुझ्या आठवणी ताजेतवाने करतो तर जर माझ्याकडे एक असेल आणि गेट समजू की हा 3 इनपुट आणि गेट आहे मीच असलेल्या नंद गेटसाठीही हेच होईल त्यास बाजूने दर्शवित आहे समजा येथे मी पहिल्या ओळीवर फॉल्ट विचार करीत आहे ० ला अडकले अडकले १ तर ते ० वर अडकले असल्यास मला १ लावावा लागेल तो १ ला अडकला असल्यास मला ० लावावे लागेल म्हणजे मी या ओळीवर बदल घडवत आहे परंतु या बदलाचा प्रसार केला गेला आउटपुट आपण एन्ड गेटसाठी आठवले 1 नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यू म्हणजे मी लागू करतो नानद 1 ते 1 सारख्याच नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यूज जेणेकरून बदल जे होईल ते आउटपुट मध्ये सिग्नल बदल म्हणून प्रचार केला एक नंद साठी ते उलट करणे असेल परंतु तरीही तेथे बदल होईल जर ही ओळ असेल 0 ते 1 पर्यंत बदलते हे 1 वरून 0 पर्यंत बदलेल परंतु आणि त्यामध्ये देखील ते बदलेल दिशा परंतु त्याचप्रमाणे ओआर गेटसाठी जर आपल्याकडे ओआर असेल तर नियंत्रित मूल्ये नाहीत भिन्न OR आणि NOR समान तर जर या ओळीवर आणि या ओळीवर आपला दोष असेल तर येथे नॉन नियंत्रित मूल्ये शून्य असतील कारण आपण 1 लागू केल्यास ते नियंत्रित मूल्य असेल आउटपुटला 1 होण्यास सक्ती करा जेणेकरून हा बदल योग्य प्रचार करणार नाही तर हे नॉन मूल्ये नियंत्रित करीत आहे परंतु आपण एक खास ओआर गेटबद्दल विचार करता आपण एक 3 इनपुट उदाहरण घेऊ 1 एक्सओआर गेट मला एवढेच सांगा f अशाप्रकारच्या अभिव्यक्तीद्वारे दिले आहे म्हणजे इनपुटची विचित्र संख्या 1 असावे तर एक बार बी बार सी किंवा ए बार बीसी बार किंवा एबी बार सी बार किंवा एबी सी तर येथे चांगली गोष्ट अशी आहे जर मला हा दोष प्रसारित करायचा असेल तर मी इतर इनपुटवर अनियंत्रित मूल्ये लागू करू शकतो कारण एक्सओआर गेट नियंत्रक इनपुटसारखे काहीही नाही प्रत्येक इनपुट नियंत्रित करीत आहे प्रत्येक इनपुट आहे नॉन कंट्रोलिंग समजा मी बी 0 आणि सी 1 लागू केला तर काय होते ते पाहूया बी 0 सी 1 म्हणजे हे 1 होईल बी 0 हे अदृश्य होईल बी 0 सी 1 हे देखील गायब होईल सी प्राइम आहे तेथे बी 0 सी 1 हे देखील अदृश्य होईल तर तुम्ही पाहता तुमची अभिव्यक्ती ए प्राइम आहे तर मूल्य ए चा योग्य प्रसार होत आहे तर इनपुटच्या कोणत्याही संयोजनासाठी एक्सओआर गेटसाठी प्रचार होईल तर मार्ग संवेदीकरणाच्या या पद्धतीचे मूळ तत्व असे आहे च्या जागेवर चूक आपण बुलियनमध्ये जे करत आहात त्याप्रमाणेच आम्ही मानार्थ तर्कशास्त्र मूल्य प्रदान करतो फरक त्यानंतर आम्ही अनुक्रमे 2 टप्पे पार पाडतो जी उदाहरणासह स्पष्ट करू प्रथम अग्रेषित ड्राइव्ह चरण आहे आम्ही ज्या बिंदूवर दोष आहे तेथून एक मार्ग निवडू उद्भवल्यास आम्ही त्यास सर्किट आउटपुटपैकी एकाला सदोष असे म्हणतात मग आम्ही प्रयत्न करतो आम्ही ज्या मार्गाने उल्लेख केला आहे त्याप्रमाणे नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यूज देऊन मार्ग संवेदनशील करा फॉल्टचा परिणाम आउटपुटपर्यंत प्रचार करू शकतो मग आपल्याला a नावाची काहीतरी करण्याची गरज आहे बॅकवर्ड ट्रेसिंग जिथे आम्हाला या सर्व गोष्टी बनविणार्या प्राथमिक इनपुट निश्चित करावे लागतात शक्य येथे आम्ही काही दरम्यानच्या ओळींवर काही तर्कशास्त्र मूल्ये लागू केली आहेत परंतु आम्ही हे सिग्नल कोणत्या प्राथमिक इनपुट व्हॅल्यूज कारणीभूत आहेत हे निर्धारित करण्यासाठी बॅकवर्ड ट्रेसिंग करावे लागेल आम्ही चरण 1 आणि 2 मध्ये निश्चित केल्याप्रमाणे मूल्ये यास मागे सिग्नल ट्रेस करणे आवश्यक आहे तर आपण त्याचे उदाहरण घेत आहोत प्राथमिक इनपुटची चाचणी ही एक चाचणी देखील आहे संवेदनशील मार्गाच्या सर्व ओळींसाठी का आपण पहाल की माझ्याकडे एक इनपुट आहे एक लांब मार्ग आहे आउटपुट वर म्हणून मी इनपुटला गेट्सला अशा प्रकारे लागू करतो की इनपुटमध्ये कोणताही बदल होईल आउटपुटमध्ये प्रचार करीत जाईल हे दरम्यानच्या ओळीवरील दोषांना कमी करेल जर ही ओळ निवडली असेल तर इनपुटच नाही तर या ओळीत कोणताही बदल देखील केला जाईल या ओळीतील बदलाचा प्रसार देखील केला जाईल म्हणून मार्गाद्वारे सर्व दोष शोधले जातील एकच चाचणी वेक्टर तो एक फायदा आहे परंतु गैरसोय म्हणजे येथे असताना आम्ही नाही या तपशीलांवर चर्चा करीत आहे की जर सर्किटमध्ये फॅन आउट असल्यास आणि फॅन आउटनंतर ते पुन्हा रूपांतरित होते नंतर यासाठी बॅक ट्रॅकिंगची खूप आवश्यकता असू शकते कारण मागास दरम्यान संघर्ष होऊ शकतात ट्रेस आपण आहात माझा अर्थ असा आहे की आपण इनपुट मूल्यांचे अनन्य असाइनमेंट शोधण्यात अयशस्वी होऊ शकता तर आपण कदाचित परत जावे पर्यायी मार्ग वापरून पहा आणि प्रक्रिया पुन्हा करा तर यासाठी एकाचवेळी एकापेक्षा जास्त मार्गाचे संवेदनशीलता देखील आवश्यक असू शकते या तयार करा मी म्हटल्याप्रमाणे समस्या आणि गुंतागुंत तर सराव मध्ये अशा अनेक पद्धती आहेत ज्या आहेत वापरलेले ते मूलभूत अल्गोरिदमचे सर्व प्रकार आहेत जे डी अल्गोरिदम पोडम आणि फॅन परंतु सध्याच्या आवृत्त्या त्यामध्ये सुधारण्यात आल्या आहेत ज्या आम्हाला मदत करणार्या काही हेरिस्टिक्ससह आहेत चाचणी पिढी वेगवान चालू आहे चला एक उदाहरण घेऊ तर आपल्याकडे येथे एक सर्किट नेटची यादी आहे तर आपण चुकांची चाचणी घेण्याचा प्रयत्न करू ई 1 मग आम्ही आपल्या पहिल्या चरणात काय करतो च्या साइटवर एक उलट तर्कशास्त्र मूल्ये लागू केली चूक तर आपण येथे 0 लागू करतो पुढील चरण आम्हाला नॉन कंट्रोलिंग लागू करून आउटपुटमध्ये फॉल्ट इफेक्टचा प्रचार करावा लागेल मार्गासह गेटच्या इतर साधनांना मूल्ये तर येथे एक आउटपुट आहे आणि पथातील साइटमध्ये एक त्रुटी आहे हा एक मार्ग आहे तर मग मी काय करावे आणि गेट मी नॉन 1 किंवा गेटचे नियंत्रण मूल्य मी 0 चे नॉन कंट्रोलिंग मूल्य लागू करतो जेणेकरून फॉल्ट परिणाम होईल प्रचार होतो मग हे ० १ १ माझ्या नेमणुका आधीपासून पूर्ण केल्या आहेत आता मला मागे घ्यावे लागेल प्राथमिक इनपुटकडे बॅक ट्रेस करते आणि त्यानुसार गेट इनपुटला मूल्य निर्दिष्ट करते उदाहरणार्थ माझ्याकडे येथे 0 आहे तर एबीची मूल्ये कोणती असली पाहिजेत किंवा देखील आवश्यक आहे 0 0 व्हा तर फक्त मला येथे 0 मिळेल तर जसे आपण 0 0 बॅक ट्रेस पुढे गेले तर माझ्याकडे येथे 1 आहे हे इन्व्हर्टर इनपुट 0 असले पाहिजे कारण हे 0 आहे सी देखील 0 असेल आता तुम्ही पहा एकदा तुम्ही C 0 केले की आपोआप D 0 होईल तर D ची आवश्यकता नसते निर्दिष्ट करणे तर डी काळजी करू शकत नाही तर आपण पहा की या चुकीसाठी आम्ही एक चाचणी घेतली आहे पुढील चरण आम्हाला नॉन कंट्रोलिंग लागू करून आउटपुटमध्ये फॉल्ट इफेक्टचा प्रचार करावा लागेल मार्गासह गेटच्या इतर साधनांना मूल्ये तर येथे एक आउटपुट आहे आणि पथातील साइटमध्ये एक त्रुटी आहे हा एक मार्ग आहे तर मग मी काय करावे आणि गेट मी नॉन 1 किंवा गेटचे नियंत्रण मूल्य मी 0 चे नॉन कंट्रोलिंग मूल्य लागू करतो जेणेकरून फॉल्ट परिणाम होईल प्रचार होतो मग हे ० १ १ माझ्या नेमणुका आधीपासून पूर्ण केल्या आहेत आता मला मागे घ्यावे लागेल प्राथमिक इनपुटकडे बॅक ट्रेस करते आणि त्यानुसार गेट इनपुटला मूल्य निर्दिष्ट करते उदाहरणार्थ माझ्याकडे येथे 0 आहे तर एबीची मूल्ये कोणती असली पाहिजेत किंवा देखील आवश्यक आहे 0 0 व्हा तर फक्त मला येथे 0 मिळेल तर जसे आपण 0 0 बॅक ट्रेस पुढे गेले तर माझ्याकडे येथे 1 आहे हे इन्व्हर्टर इनपुट 0 असले पाहिजे कारण हे 0 आहे सी देखील 0 असेल म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे काही मुद्दे लक्षात घ्या पथ संवेदनशीलता या उदाहरणाइतके सोपे नाही शो बॅक ट्रेसिंग फेज दरम्यान बरेच संघर्ष होऊ शकतात आम्हाला तथाकथित बॅकची आवश्यकता आहे ट्रॅकिंग अल्गोरिदम किंवा आपल्याला एकाच वेळी अनेक मार्ग संवेदनशील करण्याची आवश्यकता असू शकते तर व्यावहारिक चाचणी जनरेटर बरेच जटिल आणि अत्याधुनिक आहेत तर कॉम्बिनेशनल विषयी एटीपीजी म्हणजे स्वयंचलित चाचणी नमुना निर्मिती म्हणून संयुक्त एटीपीजी साधने आहेत उपलब्ध ते खूप चांगले आहेत परंतु अनुक्रमिक एटीपीजी साधने त्या तुलनेत चांगली नसतात अशा अर्थाने की त्या जास्त वेळ घेतात आणि बर्याचदा ते चाचणी शोधण्यात सक्षम नसतात अनेक दोषांसाठी तर फॉल्ट कव्हरेज खूपच कमी आहे आणि आम्ही आणखी एक निरिक्षण आहे केलेल्या चाचणी पिढी फॉल्ट सिम्युलेशनपेक्षा हळू आहे तर आपण या शेवटपर्यंत पोचलो आहोत व्याख्यान